या सेशनमध्ये आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण काही व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजिज पाहिल्या आहेत आपण स्टेटमेंट कव्हरेज ब्रँच कव्हरेज आणि कंडिशन कव्हरेज पाहिले होते आपण पाहिले आहे की बेसिक कण्डिशन कव्हरेज असे आहे जिथे प्रत्येक कॉम्पोनन्ट कंडिशन ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू गृहीत धरते आणि आपण मल्टीपल कण्डिशन कव्हरेज पाहिले होते जिथे सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन सब ट्रूथ बेसिक कंडिशननुसार गृहित धरली पाहिजेत आणि मग आपण कण्डिशन कव्हरेज देखील पाहिले होते कण्डिशन बेस्ड टेस्टिंग मधील एक मुख्य शॉर्ट कमिंग म्हणजे मल्टिपल कंडिशन टेस्टिंग मुळे बरीच टेस्ट केसेस निर्माण होतात आणि म्हणून ती इम्प्रॅक्टिकल बनते दुसरीकडे बेसिक कण्डिशन कव्हरेज खूप वीक टेस्टिंग आहे आता आपण बघूया की आपण टेस्ट केसेस ची संख्या एक्सपोनंन्ट न ठेवता मल्टीपल कण्डिशन कव्हरेजची टेस्टिंग ने पूर्ण करू शकतो तर ते MCDC टेस्टिंग बद्दल आहे MCDC टेस्टिंग मध्ये काय इन्व्हॉल्व्हड आहे ते पाहूया साध्या किंवा बेसिक कण्डिशन टेस्टिंगमध्ये आपण असे म्हटले होते की प्रत्येक बेसिक कण्डिशन किंवा कॉम्पोनन्ट कण्डिशनमध्ये ट्रू आणि फाँल्स व्हॅल्यू असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ या केसमध्ये या स्टेटमेंट मध्ये दोन बेसिक कण्डिशन आहेत आणि या प्रत्येकाने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेणे आवश्यक आहे तर खालील दोन इनपुट मध्ये टेस्टिंग इनपुट बेसिक कण्डिशन कव्हरेज प्राप्त करतील इथे पहिले एक a हे 15 आपण ते ट्रू आणि b हे 30 सेट करू आपण ते ट्रू देखील सेट करू आणि a हे 5 आणि b हे 60 आपण ते फाँल्स देखील ठरवू शकतो पण मला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा आहे कीबेसिक कण्डिशन कव्हरेज डिसिजनचे कव्हरेज समाविष्ट करते का बेसिक कंडिशन कव्हरेज कण्डिशन कव्हरेजपेक्षा मजबूत टेस्टिंग आहे का याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला फार विचार करण्याची गरज नाही खरं तर मी या दोघांना नेहमी समान निवडू शकतो हे ट्रू आणि फाल्स आणि फाँल्स आणि ट्रू आहे आणि म्हणूनच बेसिक कण्डिशन कव्हरेज साध्य केले जाते तर कण्डिशन कव्हरेज साध्य होत नाही मी हे पुन्हा सांगत आहे की मी पहिली कंडिशन ट्रू दुसरी फाँल्स ठरवू शकतो दुसऱ्या टेस्ट केसेस मध्ये मी हे फाँल्स आणि हे ट्रू म्हणून घेऊ शकतो आणि म्हणूनच या दोन्ही कॉम्पोनन्ट कंडिशनने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेतली आहेत परंतु नंतर प्रत्येक वेळी कण्डिशन चुकीचे इव्हॅल्युएशन करतो त्यामुळे कण्डिशन कव्हरेज साध्य होत नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी की बेसिक कंडिशन कव्हरेज डिसिजन कव्हरेजमध्ये समाविष्ट नाही दुसर्या शब्दात बेसिक कण्डिशन कव्हरेज जरी अगदी सोपी टेस्टिंग अतिशय इंटुटीव्ह सोपी टेस्टिंग टेकनिक आहे परंतु अत्यंत वीक टेस्टिंग सुद्धा आहे आणि स्टेटमेंट कव्हरेज पेक्षाही विकर आहे पण मग आपण आग्रह करू शकतो की आपल्याला केवळ बेसिक कण्डिशन कव्हरेजची गरज नाही आपल्याला कण्डिशन कव्हरेज देखील हवे आहे तर ती कण्डिशन किंवा कण्डिशन कव्हरेज म्हणून ओळखली जाते तर येथे प्रत्येक ऍटोमिक कंडिशनने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू गृहीत धरली पाहिजे आणि या व्यतिरिक्त आपल्याला खात्री करणे आवश्यक आहे की कण्डिशन स्वतःच ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू प्राप्त करते आणि मग आपण मल्टीपल कण्डिशन कव्हरेज देखील पाहिले होते जिथे डिफरंट ऍटोमिक कंडिशनने ट्रू व्हॅल्यू चे सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन गृहीत धरले पाहिजे मल्टीपल कण्डिशन कव्हरेजचा अर्थ काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी जर आपल्याकडे a किंवा b आणि c सारखे उदाहरण असेल तर ती कंपाऊंड कंडिशन असेल तर येथे a b c या तीन ऍटोमिक कण्डिशन आहेत तर बेसिक कंडिशनच्या ट्रू व्हॅल्यूच्या सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनची टेस्टिंग घेण्यासाठी आपल्याला 8 टेस्ट केसेस आवश्यक आहेत a b c या सर्व ट्रू वर सेट कराव्या लागतील ट्रू ट्रू फाँल्स आणि असेच इत्यादी परंतु नंतर कॉम्पोनन्टच्या कंडिशनची संख्या जसजशी वाढते तशी मल्टीपल कंडीशन कव्हरेज साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या टेस्ट केसेसची संख्या एक्स्पोनेन्शिअली मोठी होते आणि म्हणून जर आपल्या कडे 10 बेसिक कण्डिशन असतील तर आपल्याला अनेक कण्डिशन कव्हरेज प्राप्त करण्यासाठी हजार टेस्ट केसेस आवश्यकता आहे आणि जर आपल्या कडे 20 कॉम्पोनन्ट कण्डिशन असतील तर आपल्याला एक दशलक्ष टेस्ट केसेसची आवश्यकता आहे आणि जर आपल्याकडे 30 अब्ज कण्डिशन असतील परंतु नंतर तुम्ही असा विचारू शकता की ते खरोखरच इतक्या अनेक कॉम्बिनेशन कंडिशनल एक्स्प्रेशन कॉम्पोनन्ट कंडिशन येतील का होय तर बर्याच अप्लिकेशन मध्ये असे आढळते उदाहरणार्थ कंट्रोल अप्लिकेशन कंट्रोल ऍक्शन अनेक कंडिशनवर अवलंबून असू शकते आणि 20 30 कॉम्पोनन्ट कण्डिशन या कंट्रोलरमध्ये खूप सामान्य आहेत आणि इतर अनेक अप्लिकेशन देखील आहेत जिथे आपल्याकडे 20 किंवा 30 ऍटोमिक कंडिशनचा समावेश असलेली कंपाउंड कण्डिशन घ्यावी लागेल म्हणून मल्टीपल कंडिशन कव्हरेज इम्प्रॅक्टिकल होते टेस्ट केसेस संख्या खरोखर न वाढवता आपल्याला मल्टीपल कंडिशन कव्हरेज टेस्टिंग ची पूर्णता अचिव्ह करणे आवश्यक आहे तर कंडिशन टेस्टिंगमध्ये असणारी कमतरता म्हणजे टेस्ट केसेसची रेडंडन्सी होय तर टेस्टिंग केसेस रिडंडंट आहेत कारण कंपाईलरच्या शॉर्ट सर्किट व्हॅल्यू इव्हाल्युएशन मुळे अनेक टेस्टिंग केसेस या प्रत्यक्षात सेम व्हॅल्यू किंवा सेम एक्स्प्रेशन व्हॅल्यू इव्हाल्युएशन सेम कंडिशनल एक्स्प्रेशन इव्हॅल्युएशन यानुसार मॅप करतात तर काही टेस्टिंग केसेस रिडंडंट बनतात तसेच काही कव्हरेज अनाचीवेब्ल असू शकते काही कंडिशन्स कॉम्बिनेशन्स अशक्य असू शकतात उदाहरणार्थ हे उदाहरण की कॅरॅक्टर A इझ इक्वल टू कॅरॅक्टर E आहे आपण एकाच वेळी दोन्ही ट्रू साध्य करू शकत नाही तर या केससाठी अनेक कण्डिशन कव्हरेज मिळवणे पॉसिबल होणार नाही आणि फक्त शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन काय आहे ते रिफ्रेश करण्यासाठी कंपायलरला b 50 चे इव्हॅल्युएशन करण्याची आवश्यकता नाही एकदा हे समजले की a 30 हे फाँल्स आहे आणि त्याचप्रमाणे जर a 30 ट्रू असेल तर या डिसिजनचा परिणाम दुसऱ्या कंडिशनवर काय आहे याची पर्वा न करतातसे होईल दुसऱ्या कंडिशनचे इव्हॅल्युएशन केले जात नाही डिसिजनच्या रिझल्टची कॉम्प्युटेशन पहिल्या कंडिशनवर आधारित केली जाते तर ही शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन आहे कम्पायलरने ऍडॉप्ट केलेल्या काही शॉर्ट सर्किट व्हॅल्यू इव्हाल्युएशन चे हे एक टेक्निक आहे आता मल्टिपल कंडिशन कव्हरेज आपल्याला पूर्णता प्राप्त करण्यात कशी मदत करू शकते ते पाहूया सॉरी MC DC कव्हरेज मल्टीपल कण्डिशन कव्हरेजची परिपूर्णता साध्य करण्यासाठी मदत करते यासाठी टेस्ट केसेस एक्स्पोनेन्शिअल नंबरची आवश्यकता नाही तर हे उदाहरण असे दर्शवते की येथे आपल्याकडे 5 कॉम्पोनन्ट कण्डिशन आहेत आणि म्हणून आपल्याला मल्टीपल कण्डिशन कव्हरेजसाठी 32 टेस्ट केसेसची आवश्यकता आहे परंतु जर आपण कम्पायलरने स्वीकारलेले शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन टेक्निक वापरले तर प्रत्यक्षात विविध कम्पायलरने स्वीकारलेले शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन वेगळे असेल तर हे फक्त एक उदाहरण आहे शॉर्ट सर्किट व्हॅल्यू इव्हाल्युएशनच्या बाबतीत आपण फक्त 13 केसेस कंडिशन कव्हरेज मल्टीपल कंडिशन कव्हरेज मिळवू शकतो म्हणून शॉर्ट सर्किट व्हॅल्यू इव्हाल्युएशनमुळे आपल्याला 32 केसेस वापरण्याची आवश्यकता नाही आता मल्टिपल कंडीशन डिसिजन कव्हरेज काय आहे ते पाहूया तर येथे आपण कंडीशनच्या काही महत्त्वाच्या कॉम्बिनेशनची टेस्टिंग करतो आणि म्हणूनच टेस्ट केसेस नंबर खूपच कमी आहे वास्तविक प्रायमरी कंडीशनच्या संख्येत लिनिअर आहे असे म्हणू शकतो आपण टेस्टिंग केसेस च्या साईझमध्ये एक्स्पोनेन्शिअल ब्लॉव अवॊईड करतो परंतु त्याचवेळी आपण मल्टीपल कण्डिशन कव्हरेज टेस्टिंग इतकीच जवळजवळ तितकीच पूर्ण टेस्टिंग साध्य करतो येथे आपल्याकडे या कंपाउंड कंडिशन मध्ये A 0 किंवा B 5 C 100 या तीन ऍटोमिक कण्डिशन आहेत तर मल्टीपल कंडिशनच्या डिसिजन कव्हरेजमध्ये आपण या प्रत्येक बेसिक कंडिशनना ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू प्राप्त करू देतो आणि जेव्हा ती ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू प्राप्त करते तेव्हा इतर सतत ट्रूथ व्हॅल्यू धरतात आणि हे ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू प्रत्यक्षात ब्रँचचा निकाल ठरवते याची आपल्याला खात्री करावी लागेल तर ते कसे केले जाते आणि यासाठी टेस्ट केसेस डिझाईन कशी करावी लागते ते पाहूया जर आपण हिरारची बघितली तर असे समजेल की मल्टीपल कण्डिशन डिसिजन कव्हरेज हे स्टेटमेंट कव्हरेज पेक्षा स्ट्रॉन्गर आहेत कण्डिशन किंवा ब्रँच कव्हरेज कंडीशन डिसिजन कव्हरेज या दोन्हीपेक्षा स्ट्रॉन्गर आहेत परंतु हे मल्टीपल कंडिशनच्या कव्हरेजपेक्षा विकर आहेत आता MCDC टेस्टिंग मध्ये काय समाविष्ट आहे ते पाहूया यासाठी टेस्ट केसेसची डिझाईन कशी असते किती टेस्टिंग केसेस असतात वगैरे बघूया तर MCDC म्हणजे मॉडिफाईड कण्डिशन डिसिजन कव्हरेज आहे इथे आपण वापरत असलेली हि टर्मिनॉलॉजि आहे मी ते पुन्हा सांगतो कंडिशन म्हणजेच ऍटोमिक कंडिशन आणि कण्डिशन हि प्रोग्राम फ्लोडिटरमाईन करते कंट्रोल फ्लोहा कंपाऊंड कंडिशनचा ऑउटकॉम निर्धारित करतो तर ही एक मॉडिफाईड कण्डिशन डिसिजन कव्हरेज आहे येथे मेन आयडिया अशी आहे की प्रत्येक ऍटोमिक कण्डिशन ट्रू आणि फाँल्स व्हॅल्यूवर सेट केली जाईल आणि आपण हे इन्शुअर केले पाहिजे की जेव्हा हे ट्रू आणि फाँल्स व्हॅल्यू सेट केले जाते तेव्हा इतर बेसिक कंडिशन्स इतर ऍटोमिक कण्डिशन काही कॉन्स्टन्ट ह्या व्हॅल्यूवर सेट केल्या जातात आणि ही ऍटोमिक कण्डिशन कंपाऊंड कंडिशनचा रिझल्ट किंवा कण्डिशन ठरवेल तर येथे तीन रिक्वायरमेंट्स आहेत जसे मी म्हणत होतो की पहिली गोष्ट म्हणजे प्रोग्राममधील डिसिजनने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेणे आवश्यक आहे तर कंपाऊंड कंडिशनने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेणे आवश्यक आहे कंडिशनमधील प्रत्येक ऍटोमिक कण्डिशन ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेणे आवश्यक आहे आणि जेव्हा ऍटोमिक कण्डिशन ट्रू आणि फाँल्स व्हॅल्यू घेते तेव्हा इतर ऍटोमिक कण्डिशन ट्रू व्हॅल्यूला कॉन्स्टन्ट ठेवतात आणि ही ऍटोमिक कण्डिशन ट्रू आणि फाल्स ची व्हॅलू घेते डिसिजनचा रिझल्ट हा ट्रू आणि फाल्स यांच्यात बदलतो जसे आपण उदाहरण बघतो तसे स्पष्ट झाले पाहिजे आता पहिली रिक्वायरमेंट पाहू तर पहिली रिक्वायरमेंट अशी आहे की कण्डिशन किंवा कंपाऊंड कंडिशन ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेणे आवश्यक आहे ही संपूर्ण कंपाऊंड कण्डिशन आहे आणि टेस्ट केसेसने हे अशुअर केले पाहिजे की या ब्रँचची कण्डिशन ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू इव्हॅल्युएट करते जे अर्थातच ब्रँच कव्हरेज सारखेच आहे आता दुसरी रिक्वायरमेंट अशी आहे की इथल्या प्रत्येक ऍटोमिक कंडिशनने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेतली पाहिजे म्हणून पहिली एक ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेणे आवश्यक आहे a 10 आणि नंतर a 10 अशा प्रकारे दुसऱ्याने देखील ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेतली पाहिजे तिसऱ्याने देखील ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू घेतली पाहिजे आता तिसरी आवश्यकता अशी आहे की जेव्हा आपण बेसिक कंडिशन सेट करतो तेव्हा टेस्टिंग केस बेसिक कंडिशनना ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू ठरवते इतर बेसिक कंडिशन काही कॉन्स्टन्ट व्हॅल्यूवर ठेवली पाहिजे आणि बेसिक कंडिशनने डिसिजनच्या आऊटकमवर परिणाम केला पाहिजे चला उदाहरण पाहूया तर पहिली बेसिक कण्डिशन पाहू आपण बेसिक कंडिशन ट्रू ठरवली आणि मग उर्वरित दोन कंडिशन आहेत आपण म्हणूया त्या ट्रू आणि फाल्स आहेत आणि म्हणून ऍटोमिक एक्स्प्रेशन यांची कण्डिशन इव्हॅल्युएशन ट्रू होईल हे फाँल्स आहे हे ट्रू आहे तर ट्रू किंवा फाँल्स हे ट्रू आहे आणि जेव्हा हे ट्रू असेल तेव्हा रिझल्ट ट्रू असेल आता या दोघांना सेम ट्रू आणि फाल्स ठेवून सेट करा 10 पेक्षा जास्त फाँल्स सेट होईल आणि म्हणून हे ट्रू होईल आणि हे फाँल्स होईल तर फाँल्स आणि ट्रू फाँल्स ठरेल तर रिझल्ट चुकीचा होईल कारण ही बेसिक कंडिशन ट्रू आणि फाल्सची व्हॅलू घेते त्याचप्रमाणे ब्रँचचा रिझल्ट इतर बेसिक कंडिशनना काही कॉन्स्टन्ट ट्रू व्हॅल्यूवर सेट करतो त्याचप्रमाणे आपण दुसरी कंडिशन घेतो आपण टेस्टिंग केसेस सेट करतो हे होल्ड करताना ते ट्रू आणि फाल्स ठरवावे लागेल म्हणजेच ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू आणि जसे तुम्ही ब्रँचच्या आउटकमचे इव्हॅल्युएशन करू शकता ते ट्रू आणि फाल्स यांच्यात बदलते त्याचप्रमाणे तिसरी कंडिशन ट्रू आणि फाल्स ठेवली आणि या दोघांना ट्रू आणि फाँल्स सेट केले आणि म्हणूनच ब्रँचचे आउटकम बदलते आता हे टेक्निक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण पाहू आपण दुसरे उदाहरण पाहू जिथे आपल्याकडे 1 2 3 4 5 5 टेस्टिंग केसेस सॉरी 5 बेसिक कंडिशन आहेत आणि मग आपण 6 टेस्टिंग केसेस सह MCDC कव्हरेज मिळवू शकतो आणि म्हणून कोणताही पुरावा न देता आपण अनुमान करू शकतो की आपल्याला n 1 टेस्ट केसेसची आवश्यकता असते जेव्हा आपल्याकडे कंपाऊंड कंडिशनल एक्स्प्रेशन मध्ये n बेसिक कण्डिशन असतात दुसऱ्या शब्दांत MCDC कव्हरेज साध्य करण्यासाठी आवश्यक टेस्ट केसेसची संख्या बेसिक कंडिशनच्या संख्येच्या लिनिअर आहे हे समजते तर आपण येथे पाहू शकतो की आपल्याकडे या 5 कण्डिशन येथे लिस्टेड आहेत आणि मग आपल्याकडे येथे लिस्टेड ट्रू व्हॅल्यू आहेत जेव्हा a10 ट्रू असेल आणि हे फाँल्स ट्रू फाँल्स ट्रू वर सेट केले जाईल तेव्हा a 10 फाँल्स असते आणि मागील फाल्स प्रमाणेच ट्रू फाँल्स ट्रू मानले जाते नंतर आउटपुट टॉगल होते त्याचप्रमाणे दुसऱ्या बेसिक कंडिशनसाठी ते ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू सेट करते आणि बाकीचे काही कॉन्स्टन्ट व्हॅल्यू सेट केले जातात आउटपुट टॉगल होते तर ह्या टेस्टिंग केसेस आहेत ज्या या ट्रू व्हॅल्यू वर आधारित आहेत आणि ती MCDC कव्हरेज प्राप्त करेल पण मग तुम्ही विचारू शकता की तुम्हाला टेस्टिंग केसेस कशी माहीत आहेत किंवा MC DC कव्हरेज अचिव्ह करणाऱ्या टेस्ट केसेसची डिझाईन कशी करावी चला पाहूया प्रथम आपण एक अतिशय साधे उदाहरण पाहूया आपण MCDC टेस्ट केसेसची डिझाईन कशी करू शकतो चला ही उदाहरणे A आणि B बघूया आपण प्रथम ट्रू टेबल आणि कण्डिशन आऊटकम डेव्हलोप करतो तेव्हा जेव्हा A B ट्रू असते कण्डिशन आऊटकम ट्रू असतो आणि असेच आणि मग आपण तपासतो की जर आपण A ला ट्रू आणि B ला ट्रू धरले तर आउटपुट ट्रू आहे आता जेव्हा आपण A ला फाँल्स ठरवून B ला ट्रू मानतो तेव्हा आऊटकम फाल्स असते दुसर्या शब्दात टेस्टिंग केस 1 आणि टेस्टिंग केस 3 सह पहिल्या बेसिक कण्डिशन इंडिपेन्डन्ट इव्हॅल्युएशन साध्य होईल आता B चे काय म्हणून जर A साठी टेस्टिंग केस पेअर 1 आणि 3 असेल आणि आपण हे तपासू की 2 साठी आपण पहिल्या ऍटोमिक कण्डिशन A साठी इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन साध्य करू शकत नाही आणि 3 सह अर्थातच 1 पण करू शकत नाही चे इंडिपेन्डन्ट व्हॅल्यू इव्हाल्युएशन साध्य करू आता B चे काय म्हणून जर तुम्ही B बरोबर ट्रू आणि A इक्वल टू ट्रू सेट केले तर आऊटकम ट्रू आहे आता जर आपण A ला ट्रू आणि B हे फाँल्स ठेवले तर त्याचा आऊटकम फाल्स आहे तर दोघांसह एक बेसिक कण्डिशन 2 चे इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन साध्य करते म्हणजे B म्हणजे 1 3 1 प्लस 3 आणि 1 प्लस 2 ते a आणि b चे इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन साध्य करतात किंवा दुसऱ्या शब्दांत आपले MCDC टेस्टिंग केस 1 2 3 असे असेल आता आपण दुसरे उदाहरण पाहूया तर या कंडिशनल एक्सप्रेशनमध्ये तीन बेसिक कंडिशनचा समावेश असलेले हे थोडे अधिक कॉम्प्लेक्स उदाहरण आहे आता आपण ABC साठी ट्रू टेबल डेव्हलोप करतो आणि आपण रिझल्ट येथे लिहितो आता आपण प्रथम हे तपासले पाहिजे की कोणत्या 2 टेस्टिंग केसेस A चे इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन साध्य करतात 1 च्या संदर्भात येथे A हा 1 आहे आणि BC हा 1 1 आहे आता BC हा 1 1 आहे आणि A 0 परंतु रिझल्ट येथे 1 आहे तर रिझल्ट टॉगल करत नाही आणि म्हणून 1 आणि 4 हा A चे इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन साध्य करत नाहीत 1 0 बद्दल काय आता 1 0 येथे आहे येथे देखील रिझल्ट टॉगल करत नाही पण इथे बघा तिसरा A हा 1 आणि BC हा 0 आहे आणि सातवा एक A हा 0 आहे BC हा 0 येथे हेल्ड केला जातो आणि 7 चा रिझल्ट टॉगल होतो दुसऱ्या शब्दांत 3 आणि 7 बेसिक कण्डिशन A चे इंडिपेंडंट व्हॅल्यू इव्हाल्युएशन साध्य करतील आता B चे काय त्याचप्रमाणे आपण हे शोधू शकतो जेव्हा आपण A आणि C कॉन्स्टन्ट ठेवून B टॉगल करतो तेव्हा आऊटकम टॉगल केला पाहिजे तर आपल्याला 4 सोबत 7 मध्ये हे सापडते तर 4 मध्ये B सेट 1 आणि A आणि C हे 0 1 वर सेट केले आहे आणि B हे 0 वर सेट केले आहे आणि हे 0 आहे आणि येथे आऊटकम टॉगल होतो आणि त्याचप्रमाणे C 1 आहे आणि म्हणून आपले MCDC टेस्टिंग केस 1 2 3 4 आणि 7 असेल यासाठी MCDC टेस्ट केसेस डिझाईन करण्यास सक्षम असेल पण नंतर टेस्टिंग केसेसचे अनेक सेट असू शकतात जे MCDC कव्हरेज प्राप्त करू शकतात आणि आपल्याला टेस्ट केसेसची मिनिमल नंबर चेक करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी आपण एक इव्हॅल्युएशन करतो मागील उदाहरणांप्रमाणे कोणत्या पेअर इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन करतात ते शोधा त्यावरून आपल्याला असे आढळेल की अनेक पेअर इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन करतात उदाहरणार्थ 1 आणि 5 पहिल्या बेसिक कण्डिशन इंडिपेंडंट व्हॅल्यू इव्हॅल्युएशन प्राप्त करतात 2 आणि 6 3 आणि 7 5 आणि 1 6 आणि 2 7 आणि 3 हे A चे इंडिपेंडंट व्हॅल्यू इव्हॅल्युएशन प्राप्त करते त्याचप्रमाणे 2 आणि 4 आणि 4 आणि 2 B चे इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन साध्य करतात ही दुसरी कंडिशन आहे आणि तिसरी फक्त 3 आणि 4 किंवा 4 आणि 3 आहे आता जर आपण MCDC कव्हरेज साध्य करणारी टेस्टिंग केस कोणती आहेत हे शोधले तर ते 2 3 4 6 किंवा 2 3 4 7 किंवा 1 2 3 4 5 हि सापडेल आणि म्हणून जर आपल्याला मिनिमल सेट सिलेक्ट करायचा असेल तर आपण या दोनपैकी एक सिलेक्ट करू शकतो तर आपण नुकतेच पाहिले की MCDC टेस्टिंग हे एक अतिशय इफेक्टिव्ह टेस्टिंग टेक्निक आहे ज्यात स्माल नंबर टेस्टिंग केसेस आहेत टेस्ट केसेस नंबर बेसिक कंडिशन मध्ये लिनिअर आहे MCDC चा सारांश पुढीलप्रमाणे देता येईल आपण बघितले की तीन गोष्टी आवश्यक असतात प्रत्येक बेसिक कंडिशनने ट्रू आणि फाल्स व्हॅल्यू प्राप्त केली पाहिजे ब्रँच ची कव्हरेज साध्य केली पाहिजे आणि तिसरी कंडिशन अशी आहे की प्रत्येक कंडिशनने इंडिपेंडेंटली डिसीजनच्या आउटपुटवर परिणाम केला पाहिजे आणि जसे आपण आधीच म्हणत आलो आहोत की टेस्टिंग ची परिपूर्णता आणि टेस्टिंग साईझचा बॅलन्स प्रोव्हाइड करतो आणि म्हणूनच हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आणि अनेक टेस्टिंग स्टॅंडर्ड द्वारे मँडेटरी आहे आता पाथ टेस्टिंग बघूया पाथ टेस्टिंगमध्ये आपल्याला प्रोग्राममधील सर्व पाथ कव्हर करावे लागतात परंतु नंतर आपल्याला असे कळेल की एका प्रोग्रॅममध्ये बरेच पाथ आहेत आणि म्हणून आपली रिक्वायरमेंट एखाद्या प्रोग्रॅम मध्ये लिनिअर इंडिपेंडंट पाथ कव्हर करण्याची असेल प्रोग्राममधील पाथ एखाद्या प्रोग्रामच्या कंट्रोल फ्लो ग्राफच्या संदर्भात डिफाइन्ड केले जातात येथे जसे आपल्याला कंट्रोल फ्लो ग्राफ माहित आहे ते त्या सिक्वेन्स ला रिप्रेझेन्ट करते ज्यात प्रोग्रामच्या वेगवेगळ्या इंस्ट्रक्शन्स एक्झेक्युट होतात किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यातून कंट्रोल फ्लोहोतो तर अशाप्रकारे हे ग्राफ फॉर्म मध्ये रिप्रेझेन्ट होते पण मग तुम्ही कंट्रोल फ्लोग्राफ कसा काढता कंट्रोल फ्लोग्राफ काढणे खूप सोपे आहे जर आपण ते चांगले समजून घेतले तर पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रोग्रॅमच्या सर्व स्टेटमेंट्सला नंबर देतो आणि त्यापैकी प्रत्येक नंबर आपण त्यामधून नोड बनवतो आपण त्या प्रत्येक नंबरसाठी नोड्स काढतो आणि मग आपण एका नोडमधून दुस याकडे एक इज काढतो जर स्टेटमेंटचे एक्झेक्युशन इतर नोडवर कंट्रोल ट्रान्सफर करू शकते तर स्टेटमेंट चे एक्झेक्युशन इतर नोडवर कंट्रोल ट्रान्सफर करू शकते तर आपण हा प्रोग्रॅम पाहूया आपण येथे स्टेटमेंटला नंबर दिले आहेत त्यानंतर आपण नम्बरड स्टेटमेंटसह नोड काढतो आणि मग कंट्रोल एका नोडमधून दुसऱ्या नोडमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो की नाही यावर डिपेंडेंट एजेस काढतो पण मग आपल्याकडे हे काढण्यासाठी काही पद्धतशीर मार्ग असणे आवश्यक आहे आणि हे लक्षात घ्यावे लागेल की प्रत्येक प्रोग्रॅममध्ये तीन प्रकारची स्टेटमेंट असतात सिक्वेन्स सिलेक्शन आणि स्टेटमेंट ईंटरेशनचा टाईप म्हणून जर आपल्याला या तीन स्टेटमेंटशी संबंधित कंट्रोल फ्लोकसा काढायचा हे माहित असेल तर आपण कोणत्याही प्रोग्रामसाठी कंट्रोल फ्लोअगदी इझिली काढू शकतो कारण ते शेवटी या तीन बेसिक प्रकारच्या स्टेटमेंटनी बनलेले आहेत आणि म्हणूनच आपण या तीन प्रकारच्या स्टेटमेंटसाठी कंट्रोल फ्लोच्या एजेस कशा काढतो याला एक्झामिन करणे आवश्यक आहे आणि मगआपल्याला अगदी मोठा प्रोग्रॅम दिला तरी आपण त्याचा कंट्रोल फ्लो ग्राफ डेव्हलोप करू शकतो तर आपण पुढील सेशन मध्ये हे पाहूया आता आपण येथे थांबूया